आपणा सर्वांचे स्वागत या मॉड्यूलमध्ये आपण इनपुट ऑफसेट व्होल्टेज आणि स्लीव रेट या दोन गोष्टी समजून घेऊया हि ऑपरेशनल एंपलीफायरची वैशिष्ट्ये आहेत हे प्रयोगाचे संच आहेत जे मी या विशिष्ट अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून समाविष्ट करत आहे जे आपण याआधीच थेरीमध्ये पाहिले आहे थेरीमध्ये आपण इनपुट ऑफसेट व्होल्टेज इनपुट ऑफसेट करंट स्लीव रेट या गोष्टी शिकलो आहोत आणि त्यानंतर आपण सीएमआरआर पाहिले तसेच आपण इनव्हर्टिंग एंपलीफायर नॉन इनव्हर्टिंग एंपलीफायर ऑसिलेटर्स वगैरे पाहिले येथे आपण प्रत्यक्षात सर्किट योग्य करून त्याची चाचणी घेत आहोत आपण ऑपरेशनल एंपलीफायर कसे वापरू शकता आणि आपण विविध मापदंड कसे शोधू शकता हे समजण्यास मदत करेल तर त्यासह आपण इनपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय ते पाहूया आता आपण असे समजू कि तुम्ही इनपुट टर्मिनलला काहीही व्होल्टेज दिलेले नाही किंवा ओप एम्पचे इनपुट टर्मिनल ग्राउंड केले आहेत याचा अर्थ इनव्हर्टिंग टर्मिनल नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड केले आहे तर आपण आउटपुट बाबतीत काय अपेक्षा करतो आउटपुट शून्य ० असावे बरोबर परंतु जेव्हा तुम्ही या विशिष्ट प्रयोगाची चाचणी करून प्रत्यक्ष ऑपरेशनल एम्प्लीफायर मोजता तेव्हा तुम्ही इनव्हर्टींग टर्मिनल नॉन इनव्हर्टींग टर्मिनल ग्राउंड करत आहात आणि तुम्ही आउटपुट व्होल्टेज मोजता तुम्हाला आढळून येईल कि आउटपुट व्होल्टेज शून्य० नाही तर आता जर आउटपुट व्होल्टेज शून्य ० नसेल तर आपण ते शून्य० कसे बनवू शकतो बर आणि आउटपुट व्होल्टेज शून्य ० करण्यासाठी इनपुटसाठी आवश्यक व्होल्टेज हे आपले ऑफसेट व्होल्टेज आहे तर याला ऑफसेट व्होल्टेज असे म्हणतात आता स्क्रीनवर पहा व्याख्या काय आहे आणि आपण कशाप्रकारे आउटपुट ऑफसेटचे मोजमाप करू शकतो ठीक आहे तर आपण काय पाहिले जेव्हा दोन्ही इनपुट टर्मिनल ग्राउंड केले जातात बरोबर याचा अर्थ मी ऑपरेशनल एंपलीफायर घेतला आणि मी दोन्ही इनपुट टर्मिनल ग्राउंड केले आता हे एक फक्त उदाहरण आहे ठीक पुढील स्लाइडमध्ये आपण एक उदाहरण पाहूया पुढच्या स्लाईडमध्ये मी एक सर्किट दाखवतो आहे तर जेव्हा आपण इनपुट टर्मिनल ग्राउंड करतो वास्तविकपणे आउटपुट व्होल्टेज शून्य असले पाहिजे बरोबर आणि हा आउटपुट शून्य करण्यासाठी हा छोटासा व्होल्टेज मीलीवोल्ट एखाद्या टर्मिनलला एप्लाय करावा लागतो ठीक आहे हा छोटासा व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज शून्य करण्यासाठी लागतो बरोबर हा छोटासा व्होल्टेज जो आउटपुट व्होल्टेज शून्य ० करण्यासाठी लागतो यालाच इनपुट ऑफसेट व्होल्टेज असे म्हणतात आणि हे व्हीआयओएस द्वारे दर्शविले जाते ठीक आहे इनपुट ऑफसेट व्होल्टेज काय आहे हे समजणे खूप सोपे आहे परंतु ते कसे मोजावे बरोबर कसे मोजावे तर आपण इनपुट ऑफसेट व्होल्टेजचा प्रयोग पाहूया जर मला इनपुट ऑफसेट व्होल्टेज मोजायचा असेल तर आता तुम्ही हे uA741 आपण रेजिस्टर वापरतो बरोबर रेजिस्टरची समान व्हॅल्यू किंवा 100 येथे ते 100 के आहे बरोबर आणि अधिक व्हीसीसी वजा व्हीसीसी व्ही आपल्याला व्होल्टेज व्हीचे व्हॅल्यू मोजावे लागेल तर आपण ते इनपुट काय गृहीत धरत आहोत आपण ग्राउंड केले आहे इनपुट आपण ग्राउंड केले आहे म्हणजे आउटपुट व्होल्टेज 0 व्होल्ट असावे तर मी इथे ते लिहतो तर इनपुट ग्राउंड केल्यावर आउटपुट व्होल्टेज 0 व्होल्ट असेल आम्हाला जे वाटते ते बरोबर आहे जर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज 0 आहे की नाही हे समजून घ्यायचे असेल आणि आउटपुटवर आपल्याला किती व्होल्टेज द्यावे लागेल मग तुम्हाला सर्किटला जोडायचे आहे याप्रमाणे आता सर्किटला कसे जोडायचे ते आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सोपे आहे बरोबर आणि मी तुमच्यासोबत या स्लाइड्स शेअर करत आहे तर तुम्ही आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्किटला कुठेही कनेक्ट करू शकता आता पिन क्रमांक 6 वर डीसी आउटपुट व्होल्टेज मोजा हा पिन 6 आहे जो आपल्याला माहित आहे आपण मल्टीमीटर वापरू शकता आपल्याला माहित आहे की आता मल्टीमीटर कसे वापरावे आणि टेबलमध्ये रिजल्ट रेकॉर्ड करा हे टेबल आहे इनपुट ऑफसेट व्होल्टेजची गणना करणे आणि टेबलमध्ये व्हॅल्यू रेकॉर्ड करणे अगदी सोपे आहे तर जे काही व्हीआऊट आहे ते आम्ही इथे लिहू बरोबर आम्ही या सूत्राने व्हीइन मोजू शकतो जे काही व्हीआऊट आहे आपल्याला हजारांनी भागले जाते का याचे कारण गुणोत्तरामुळे ठीक आहे तर आपण हे प्रत्यक्ष प्रयोगात पाहू आपण कनेक्ट करू आम्ही या व्हॅल्यूच्या 3 रेजिस्टरसह एक ऑपरेशनल एम्प्लीफायर घेऊ त्यास कनेक्ट करू आणि सुरुवातीला आउटपुट व्होल्टेज पाहू आणि मग आपल्याला समजून येईल की प्रॅक्टिकल ओप एम्पमध्ये आउटपुट व्होल्टेज 0 व्होल्ट नसून काही मिलिव्होल्ट व्होल्टेज आपल्याला मिळते ठीक आहे तर आपण हा प्रयोग बघूया पुन्हा आपण ब्रेडबोर्डवर पाहू शकतो जे येथे आहे बरोबर सीताराम या प्रयोगामध्ये सामील आहेत ते आपल्याला सर्किट कसे जोडलेले आहेत हे समजण्यास मदत करत आहेत बरोबर तर एक ब्रेडबोर्ड आहे जर आपण येथे पाहिले तर तेथे एक ब्रेडबोर्ड 3 रेजिस्टर आहेत बरोबर आणि मग आमच्याकडे इंडिकेटर सर्किट आहे आम्ही बायस व्होल्टेज अधिक 15 वजा 15 डीसी पॉवर सप्लायद्वारे दिले आहे बरोबर आता आम्ही आउटपुट व्होल्टेज मोजत आहोत तर इनपुट व्होल्टेज ग्राउंड असल्याने दोन्ही टर्मिनल ग्राउंड आहेत ठीक आता आम्ही आउटपुट व्होल्टेज समजून घेत आहोत जिथे आउटपुट व्होल्टेज आम्ही पिन नंबर 6 वर किंवा पिन नंबर 6 आणि ग्राउंड दरम्यान आउटपुट व्होल्टेज मोजू शकतो तर आउटपुट व्होल्टेज काय आहे ते पाहूया पुन्हा मल्टीमीटर डीसी डिग्री सेंटीग्रेडमध्ये आहे तर तो पॉझिटिव्ह 6 ला आणि दुसऱ्या टर्मिनलला ग्राउंडशी जोडत आहे जे आपण पाहतो तिथे काही आउटपुट व्होल्टेज आहे आपण ७ ६ मिलीव्होल्ट पाहू शकता आता प्रत्यक्ष गोष्ट काय असावी वास्तविक गोष्ट म्हणजे आउटपुट व्होल्टेज शून्य असावे बरोबर परंतु प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ओप एम्पमध्ये आपण आउटपुट व्होल्टेज शून्य व्हॅल्यू मिळविण्यास सक्षम नाही बरोबर अशा प्रकारे जर आपल्याला ७ ६ मिलीव्होल्ट मिळाले तर आपण हे करू शकतो मल्टीमीटर वापरून जे काही आम्ही मिळवले आहेतीच व्हॅल्यू मी स्क्रीनवर असलेल्या टेबलमध्ये लिहली बरोबर मग मी ७ ६ भागिले 100 लिहू शकतो बरोबर तो माझा व्हीइन होईल याचा अर्थ इनपुटवर इतका व्होल्टेज द्यावा लागेल कि मला माझा आउटपुट शून्य होईल तर आता तुम्ही इनपुट बायस करंट इनपुट ऑफसेट करंट इनपुट ऑफसेट व्होल्टेज हे प्रयोग घरी करू शकता बरोबर आता आपण ऑपरेशनल एम्प्लीफायरची इतर वैशिष्ट्ये पाहू जो स्लीव रेट आहे ऑपरेशनल एम्प्लीफायरची अतिशय महत्वाची वैशिष्ट्ये स्लीव्ह रेट आपण पाहू बरोबर तर स्लीव्ह रेट काय आहे स्टेप इनपुट व्होल्टेजच्या प्रतिसादात आउटपुट व्होल्टेजच्या बदलाचा जास्तीत जास्त दर बरोबर आउटपुट व्होल्टेज बदलण्याचा जास्तीत जास्त दर जर मी स्टेप इनपुट व्होल्टेज दिले जे तुम्हाला येथे दिसत आहे तर आउटपुट व्होल्टेजमध्ये काय बदल आहे आउटपुट व्होल्टेजमध्ये काय बदल आहे जास्तीत जास्त बदल बरोबर आता आउटपुट किती वेगाने इनपुट सिग्नलचे अनुसरण करू शकते याचे मोजमाप करा हे देखील स्लीव्ह रेट आहे बरोबर आउटपुट इनपुट सिग्नलचे किती वेगाने पालन करू शकते हे समजून घेण्यास आम्हाला मदत करू शकते तर जेव्हा मी इनपुट सिग्नल देतो तेव्हा मला किती लवकर आउटपुट मिळेल मला किती जलद आउटपुट मिळेल बरोबर स्लीव रेटचे मोजमाप आहे याचा अर्थ जर तुम्ही या विशिष्ट आलेखात पाहिले तर आम्ही काय पाहतो तेथे एक एक्स अक्ष आहे एक्स अक्षावर मायक्रोसेकंडमध्ये तुमचा वेळ आहे वाय अक्षावर व्होल्टेज आहे बरोबर हे मी रॉबर्ट बॉयलस्टॅडच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि सर्किट थिअरीमध्ये हा विशिष्ट आलेखफक्त ह्याचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेण्यास मदत करण्यासाठी घेतला आहे आपण या पुस्तकाचा संदर्भ घेऊ शकता आणि तुम्हाला स्लीव्ह रेटचा नेमका अर्थ काय आहे ते तपशीलवार समजेल पण या आलेखाचा अर्थ काय आहे ते आपण या व्याख्यानातून समजून घेऊया आलेख खूप सोपे आहे येथे निळ्या रंगात दाखवलेले इनपुट व्होल्टेज आहे बरोबर आणि मग हे आउटपुट व्होल्टेज लाल रंगात दाखवले आहे बरोबर तर सर्व काही लाल आहे कारण माझ्याकडे लाल पेन आहे तुम्हाला गोंधळात टाकायचे नाही आता तुम्ही पाहू शकता या विशिष्ट आलेखात निळा आणि लाल सिग्नल आहे बरोबर तर तुमचा लाल रंग जो तुमचा आउटपुट दर्शवतो तो किती जलद गतीने तुमच्या निळ्या रंगाचे अनुसरण करतो तो तुमचा स्लीव्ह रेट आहे हा समजण्यास खूप सोपा आहे नाही का तर स्लीव्ह रेट डेल्टा व्हीआऊट डेल्टा टी ∆Vout∆t आता प्रत्यक्षात जर तुम्हाला स्लीव्ह रेट मोजायचे असतील तर याचा अर्थ प्रायोगिकपणे आम्हाला स्लीव्ह रेट मोजायचा आहे तर आपण सर्किट पाहू आता आपण पुन्हा स्क्रीन पाहू शकता बरोबर स्क्रीनवर तुम्हाला जे दिसते ते uA741 आहे बरोबर आणि तुम्ही नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलला एक व्होल्ट पिक टू पिक व्होल्टेज दिले आहे तर काय टप्पे आहेत आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्किटला जोडणे हा पहिला टप्पा आहे तर पुन्हा या स्लाइड्स तुमच्याकडे आहेत जे तुम्हाला यावर काम करण्यासाठी सहमती देतात बरोबर तुम्ही ते प्रयोगशाळेत वापरू शकता घरी तुम्ही जिथे निवांत असाल तिथे काम करू शकता पुन्हा नेहमी समजून घ्या की कोणतीही प्रणाली कशी चालवायची बरोबर सर्वप्रथम सुरक्षा म्हणून जर आपल्याला ते कसे वापरावे हे माहित नसेल तर घरी प्रयत्न करू नका तीच गोष्ट बरोबर अगदी साध्या गोष्टी तुम्हाला माहीत होईपर्यंत प्रयत्न करू नका म्हणून आपण काहीही वापरता तेव्हा सावधगिरी बाळगा बरोबर कारण शेवटी आम्ही डीसी व्होल्टेज वापरत आहोत आम्ही व्होल्टेज वापरत आहोत आम्ही उपकरणे वापरत आहोत म्हणून आपण नेहमी सावध असले पाहिजे पण मुद्दा असा आहे की जर तुम्हाला स्लीव्ह रेट मोजायचा असेल तर पुढील चरणांचे अनुसरण करा आणि तुम्ही स्लीव्ह रेट मोजू शकाल सर्किट कसे जोडलेले आहे ते आकृतीमध्ये दर्शविले आहे फंक्शन जनरेटर वापरा आता फंक्शन जनरेटर कसे वापरले जाते ते आपण पाहिले आहे बरोबर आणि आपण एक व्होल्ट पिक टू पिक स्क्वेअर वेव्ह देऊ शकतो तर आपण प्रयोगात पाहू आपण २५ किलोहर्ट्झच्या फ्रिक्वेंसीनुसार एक व्होल्ट पिक टू पिक स्क्वेअर वेव्हवर कसे देत आहोत तर आपण २५ किलोहर्ट्झची फ्रिक्वेंसी ठेवूया ठीक आहे तर आता आपल्याला दुसरी प्रणाली आवश्यक आहे जी ऑसिलोस्कोप आहे जे खरोखर महाग आहेत किंवा ज्यामुळे तुमच्या घरात बरीच जागा वापरली जात असेल असे प्रयोग घरी करू नका म्हणून तुमच्या प्रयोगशाळेत जाण्याचा प्रयत्न करा किंवा आपण आपल्या मित्राच्या प्रयोगशाळेत जाऊ शकता बरोबर तुम्ही एखाद्या शिक्षकाची परवानगी घेऊ शकता आणि मला खात्री आहे की जो कोणी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तेथे असेल तो तुम्हाला प्रयोगशाळेत प्रवेश जरूर देईल जिथे तुम्ही साधे प्रयोग करू शकता बरोबर तर ऑसिलोस्कोपसह ऑपरेशनल एम्पलीफायरच्या आउटपुटचे निरीक्षण करा आपण पाहू शकता की आपल्याकडे एक ऑसिलोस्कोप आहे ज्याद्वारे आपण ऑपरेशनल एम्पलीफायरच्या आउटपुटचे निरीक्षण करू आपण व्होल्टेज बदल डेल्टा व्ही ∆V सह वेळेमधील बदल डेल्टा टी ∆t मोजू बरोबर का कारण आम्ही शेवटच्या स्लाइडमध्ये पाहिले आहे स्लीव्ह रेटचे सूत्र डेल्टा व्ही आऊट डेल्टा टी ∆Vout ∆t शिवाय काहीच नाही बरोबर तर आपण काय मोजत आहोत आपण हा चौथा मुद्दा मोजत आहोत व्होल्टेज डेल्टा व्ही ∆V आणि आउटपुट वेव्हफॉर्मचा वेळ बदल डेल्टा टी ∆t मोजा आणि रिजल्ट रेकॉर्ड करा आणि स्लीव्ह रेटची गणना करा ठीक आहे पहिली पायरी आपण वारंवार सर्किटला जोडू आणि दुसरे फंक्शन जनरेटर वापरून 25 किलोहर्ट्झवर पिक टू पिक एक व्होल्ट देऊ तिसरे ऑसिलोस्कोपसह आउटपुट वेव्हफॉर्मचे निरीक्षण करा आम्हाला काय मोजायचे आहे आम्हाला डेल्टा व्ही ∆V मधील बदल आउटपुट वेव्हफॉर्मच्या वेळी व्होल्टेजमध्ये होणारा बदल मोजावा लागतो आणि त्यावरून आपण डेल्टा व्हीडेल्टा टी ∆V∆t द्वारे दिलेला स्लीव्ह रेट एस आर मोजू शकतो सर्किट वापरुन एनालॉग फंक्शन जनरेटर 1 किलोहर्ट्झवर सेट करा आता सर्किट वापरुन सिग्नल लेव्हल 20 व्होल्ट्स पिक टू पिकवर एड्जस्ट करा फ्रिक्वेन्सी वाढवा आणि फ्रिक्वेन्सी कुठेतरी सुमारे 10 किलोहर्ट्झ जवळ पहा स्लीव्ह रेट विरूपण स्पष्ट होईल तर या विशिष्ट गोष्टी ज्या येथे लिहिल्या आहेत जर हे टेबलमध्ये लिहिलेले नसेल तर ते टेबलमध्ये नसेल बरोबर परंतु हे फक्त समजण्यासाठी आहे की ऑपरेशनल एम्प्लीफायर चालवू शकणारी कमाल फ्रिक्वेंसी किती आहे हे जाणून घेण्यासाठी जर आपण फ्रिक्वेंसी वाढवत राहिलो तर आपण फ्रिक्वेंसी वाढवत राहू बरोबर आपण बघू की कुठेतरी स्लीव्ह रेट योग्य डिस्टोर्शन होईल स्लीव्ह रेट मध्ये काही डिस्टोर्शन येईल या डिस्टोर्शनबाबत आपण असे म्हणू शकतो की ओप एम्प चालू शकणाऱ्या जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सीला बँडविड्थ असे म्हणतात आणि आपण हि व्हॅल्यू टेबलमध्ये देखील मोजू शकतो येथे आपण स्लीव्ह रेट मोजत नाही म्हणूनच जर तुम्हाला वेगळे दिसत नसेल तर आपण जास्तीत जास्त फ्रिक्वेंसी मोजत नाही म्हणूनच आपण फ्रिक्वेंसी मोजण्यासाठी टेबल किंवा स्तंभाकडे पाहत नाही ठीक आहे येथे आपल्याला फक्त स्लीव्ह रेट मोजायचा आहे आणि स्लीव्ह रेट मोजण्यासाठी आपल्याला डेल्टा व्ही आणि डेल्टा टी मोजावे लागेल आम्हाला काय हवे आहे आम्हाला ऑसिलोस्कोपची आणि ऑपरेशनल एम्प्लीफायरची आवश्यकता आहे तर आपण तेच सर्किट कसे बनवू शकतो ते पाहू मी ते तुम्हाला ब्रेडबोर्डवर दाखवेन आणि मग ते कसे दिसेल ते पाहू तर थोड्या वेळापूर्वी मी म्हटल्याप्रमाणे ब्रेडबोर्डवर पाहू तुम्हाला इथे ब्रेडबोर्ड दिसतो आणि सर्किट आपण स्क्रीनवर पाहिल्यासारखेच आहे आणि एक ऑपरेशनल एम्प्लीफायर आहे आम्ही हे ऑपरेशनल एम्प्लीफायर फंक्शन जनरेटरला कनेक्ट केले आहे हे फंक्शन जनरेटर आहे जसे कि तुम्ही येथे पाहू शकता म्हणून मी पुन्हा सीतारामला येथे येण्यास आणि ते जोडण्यास सांगेन म्हणून आपण फ्रिक्वेन्सी बदलतो जेणेकरून आपल्याला समजेल की हा स्लीव्ह रेट कसा मोजला जाऊ शकतो तर आपण येथे काय केले आहे आम्ही फ्रिक्वेंसी जनरेटरला ऑपरेशनल एम्पलीफायरशी जोडले आहे तर येथे सिग्नल आहेत जे प्रोबमध्ये मिळत आहेत व हे प्रोब फ्रिक्वेंसी जनरेटरशी जोडलेले आहे जर तुम्ही ते बारकाईने फ्रिक्वेन्सी जनरेटर पाहिले तर तुम्ही पाहू शकता की आपण २५ किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी दिले आहे बरोबर आपण स्क्रीनवर २५ किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी पाहू शकता बरोबर आता ही एक स्क्वेर वेव्ह आहे जी आम्ही दिले आहे आपण येथे कुठेतरी स्क्वेर वेव्ह पाहू शकता बरोबर आणि त्याची २५ किलोहर्ट्झ फ्रिक्वेंसी आहे आता जेव्हा तुम्ही हे २५ किलोहर्ट्झ फ्रिक्वेंसी देता तेव्हा उच्च पातळी ५०० मिलीव्होल्ट असते तर ५०० मिलीव्होल्ट्स आता तुम्हाला समजून घ्यावे लागेल की आउटपुट व्होल्टेज काय आहे आणि वेळ काय आहे आउटपुट व्होल्टेजमध्ये काय बदल होतो वेळेत काय बदलले आहे ऑसिलोस्कोपची मदत घेऊन तुम्ही हे करू शकता तर येथे ऑसिलोस्कोप आहे आणि येथे आपण आउटपुट व्होल्टेज पाहू शकता बरोबर आणि आउटपुट व्होल्टेजमध्ये बदल वेळेनुसार होत आहे तर होय आता आपण आउटपुट पाहू शकतो बरोबर तर आम्ही स्क्रीनवर पाहू शकणारे सिग्नल आपण पाहू शकतो असेच सिग्नल जे आपण येथे पाहू शकतो ते आपण इनपुट व्होल्टेज लागू करत आहोत आणि आउटपुट व्होल्टेजमध्ये काही लैग आहे आउटपुट व्होल्टेजमध्ये असलेला हा लैग आपण ऑसिलोस्कोप वापरून पाहू शकतो ठीक आहे आता जर आपल्याला माहित असेल की व्होल्टेजमध्ये काय बदल आहे ते आपण ऑसिलोस्कोप वापरून समजून घेऊ शकतो बरोबर आणि मग आपण पाहतो की वेळेत काय बदल होतो ते म्हणजे डेल्टा टी तर डेल्टा व्ही भागिले डेल्टा टी मुळे आपल्याला स्लीव्ह रेट मिळतो तर हे खूप सोपे आहे पुन्हा तुम्ही येथे पहा आम्ही ऑपरेशनल एम्प्लीफायरला सतत अधिक 15 वजा 15 व्होल्टेज लागू करत आहोत आपण फंक्शन जनरेटरला 25 किलोहर्ट्झ एक विशिष्ट फ्रिक्वेंसी देत आहोत आणि आम्ही ऑसिलोस्कोप वापरून आउटपुट व्होल्टेज मोजतो म्हणून आपल्याला समजण्यासाठी ऑपरेशनल एम्पलीफायरसह सर्व 3 गोष्टी एकत्र आवश्यक आहेत स्लीव्ह रेट म्हणजे व्होल्टेज आउटपुट व्होल्टेजमध्ये बदल भागिले डेल्टा टी ∆t बरोबर आता तुम्हाला स्लाइडमधील एक गोष्ट जर आठवत असेल ती म्हणजे डेल्टा व्ही डेल्टा टी ∆V ∆t तर आम्ही म्हटले आहे की फ्रिक्वेंसी वाढवणे आणि जवळपास 10 किलोहर्ट्झ स्लीव्ह रेट डिस्टोर्शन हे स्पष्ट होईल तर आपण तो प्रयोग करूया आपण फ्रिक्वेन्सी कमी करू आणि हळूहळू वाढवूया आणि आपल्याला ऑसिलोस्कोपवर बदल दिसेल ठीक आहे कृपया तुम्ही ते करू शकता का जेव्हा तो फ्रिक्वेंसी जनरेटर वापरून फ्रिक्वेंसी बदलणार आहे तेव्हा तुम्ही येथे ऑसिलोस्कोपवर पाहू शकता आणि तुम्ही येथे पाहू शकता की डिस्टोर्शन येऊ लागले आहे आणि स्लीव्ह रेट बदलत आहे बरोबर तर तो जवळजवळ 220 230 हर्ट्झ बरोबर 230 हर्ट्झ पासून बदलत आहे आणि तो बदलत आहे मित्रांनो तुम्ही ऑसिलोस्कोपवर लक्ष केंद्रित करा ठीक आहे आता तुम्ही इथे पाहत आहात तो फ्रिक्वेंसी बदलत आहे बरोबर तो ३६५ ३७५ बदलत आहे तुम्ही येथे लक्ष केंद्रित करा काय होते तो पहा फ्रिक्वेन्सी वाढवत आहे ४२५ किलोहर्ट्झ ४६५ किलोहर्ट्झ तुम्ही पाहू शकता कि खूप डिस्टोर्शन आहे बरोबर पण जर त्याने फ्रिक्वेंसी कमी केली तर तुम्ही ते पुन्हा कमी करू शकता होय जर तुम्ही पाहिले की तो फ्रिक्वेंसी कमी करत आहे तर डिस्टोर्शन कमी होते आणि ते समजणे सोपे आहे किंवा स्लीव्ह रेट मोजणे सोपे आहे तर अशा प्रकारे आपण समजू शकतो तर त्यावरून आपल्याला हे देखील समजते की एक विशिष्ट फ्रिक्वेंसी जेथे ओप ऐम्प चालवता येत नाही ही एक सर्वोच फ्रिक्वेंसी आहे ज्यावर ऑपरेशनल एम्पलीफायर चालवता येते तर ऑपरेशनल एम्प्लीफायर कोणत्या फ्रिक्वेंसीवर चालवता येईल हे समजून घेण्याचे 2 सोपे मार्ग आहेत आणि फ्रिक्वेंसीमुळे हा स्लीव्हरेट मध्ये डिस्टोर्शन येईल बरोबर किंवा आम्ही स्लीव्ह रेट मोजू शकतो होय जेव्हा आम्ही इनपुट सिग्नल देतो तेव्हा तुम्ही पाहू शकता की इथे इनपुट सिग्नल आहे कोणता पिवळा आहे आपण निळा रंग किंवा हिरवा रंग किंवा हलका निळा पाहू शकता जो आपला आउटपुट सिग्नल आहे इनपुट आणि आउटपुट दरम्यान अंतर डेल्टा टी मध्ये हा बदल आणि डेल्टा व्ही मध्ये बदल ही आपली 2 व्हॅल्यू आहेत जी आपल्याला मोजावी लागतात जेव्हा तुम्ही ही 2 व्हॅल्यू मोजता जर तुम्ही स्क्रीनवर परत पाहिले तर तुम्हाला दिसेल की जर तुम्ही हे व्हॅल्यू टेबल डेल्टा व्ही आणि डेल्टा टी वर ठेवले तर तुम्ही स्लीव्ह रेट मोजू शकता तर या विशिष्ट मॉड्यूलसाठी आम्ही समजून घेऊ की स्लीव्ह रेट नक्की काय आहे आम्ही स्लीव्ह रेट कसे मोजू शकतो यावर एक प्रयोग पाहिला आहे ठीक तर या विशिष्ट मॉड्यूलचा हा शेवट आहे एक गोष्ट जी तुम्ही या शेवटच्या स्लाइडवर देखील पाहू शकता आणि प्रत्येक वेळी मी काही प्रसिद्ध व्यक्तीकडून एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करेन ज्याने त्याच्या आयुष्यात काही चांगले केले आहे बरोबर एकतर विज्ञानाच्या दृष्टीने किंवा अभियांत्रिकीच्या दृष्टीने किंवा शिक्षणतज्ज्ञांच्या दृष्टीने किंवा समाजाच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीने असे काही केले आहे ज्यावर आपण अनुसरण करण्याचा प्रयत्न करू शकतो तर कदाचित तुम्ही थॉमस एडिसन या शास्त्रज्ञाला ओळखत असाल आणि त्यांनी म्हंटले आहे की आपली सर्वात मोठी कमजोरी हार मानण्यात आहे यशस्वी होण्याचा सर्वात निश्चित मार्ग म्हणजे नेहमी पुन्हा एकदा प्रयत्न करणे आणखी एक वेळ याचा अर्थ असा होतो की जेव्हा ती गोष्ट कार्य करत नाही तेव्हा आपण ती सोडून देण्याचा प्रयत्न करतो समजा तुम्ही या प्रयोगावर काम केले जे मी तुम्हाला शिकवले आहे आणि तुम्हाला दिसेल की तेथे एकही नाही आणि तुम्ही म्हणालात अरे हे काम करत नाही आहे की पुन्हा एकदा प्रयत्न करा पुन्हा एकदा प्रयत्न करा तुम्ही यशस्वी व्हाल असेच त्याने सांगितले यशस्वी होण्याचा सर्वात निश्चित मार्ग म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करणे म्हणून हार मानू नका मालिका समजून घेण्याचा प्रयत्न करा आम्ही कोणते प्रयोग केले ते समजून घेण्याचा प्रयत्न करा ऑपरेशनल एम्प्लीफायरची वैशिष्ट्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मला खात्री आहे की जेव्हा तुम्ही ते स्वतः कराल तेव्हा तुम्हाला अधिक समजेल ठीक आहे म्हणून नेहमी शिकण्याचा प्रयत्न करा आणि नंतर स्वतः प्रयोग करा एकदा तुम्ही स्वतः प्रयोग करून दाखवल्यावर तुम्हाला अधिक कल्पना किंवा अधिक प्रश्न किंवा अधिक अडचणी येतील ज्या तुम्ही मला विचारू शकता किंवा स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू शकता बरोबर तर या विशिष्ट मॉड्यूलचा हा शेवट आहे आणि मी तुम्हाला पुढील मॉड्यूलमध्ये अधिक प्रयोगांसह पुन्हा भेटू